मागील व्याख्यानात आमच्याकडे असलेल्या प्राथमिक प्रास्ताविकतेसह या व्याख्यानात आपले स्वागत आहे आम्ही आणखी काही विषयांवर चर्चा करू जे निसर्गतः प्रास्ताविक देखील आहेत परंतु मागील वेळी आम्ही ज्याची चर्चा केली त्यानुसार आम्ही तयार होऊ या व्याख्यानात आपण सॉफ्टवेअर प्रोजेक्ट नेमके काय आहेत याबद्दल चर्चा करू सॉफ्टवेअर प्रोजेक्टचे प्रकार काय आहेत आम्ही दोन प्रमुख प्रकारचे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट बघणार आहोत जे एक प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि दुसरे सर्विस डेव्हलपमेंट आहे प्रोजेक्ट मॅनेजरची कोणती मोठी कामे आहेत आणि नंतर आम्ही पारंपारिक विरुद्ध आधुनिक प्रोजेक्ट बद्दल चर्चा करू प्रथम आपण प्रोजेक्ट काय आहे ते पाहू या जर आपण शब्दकोशात पाहिले तर आपल्याला आढळेल की विविध डिक्शनरीमध्ये बर्याच डेफिनेशन आहेत उदाहरणार्थ नियोजित उपक्रम शोधा एक मोठा उपक्रम उदाहरणार्थ एक सार्वजनिक उपक्रम आणि इतर परंतु आपण या डिक्शनरी डेफिनेशनचे भिन्न प्रकार पाहिले तर मुख्य मुद्दा म्हणजे ते एक नियोजित काम आहे आणि ते देखील एक मोठे कार्य आहे प्रोजेक्टची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे नियोजित ऍक्टिव्हिटी दुसरी म्हणजे ती क्षुल्लक नाही हे एक मोठे काम आहे परंतु नंतर आपण टेक्निकली प्रोजेक्ट काय आहे ते पाहू या प्रोजेक्ट जे पीएमबीओके मध्ये डिफाइन केल्या नुसार प्रोजेक्ट मॅनेजर्स बुक ऑफ नॉलेज पाचवी आवृत्ती प्रोजेक्ट म्हणजे एक युनिक प्रॉडक्ट सर्विस किंवा रिझल्ट तयार करण्यासाठी तात्पुरता केलेला प्रयत्न परंतु नंतर यात अंतर्भूत असे आहे की ही एक नियोजित आणि मोठी ऍक्टिव्हिटी आहे आपण असेही म्हणू शकतो की प्रोजेक्ट हा विशिष्ट लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी निर्धारित कालावधीत आणि बजेट मध्ये हाती घेतलेला उपक्रमांचा एक संच आहे तर नियोजित ऍक्टिव्हिटी आणि मोठ्या ऍक्टिव्हिटी व्यतिरिक्त आमच्याकडे काही इतर गोष्टी देखील आहेत ज्यामध्ये काही कालावधी असतो ज्याद्वारे आम्हाला काम पूर्ण करणे आवश्यक असते त्यासह एक अर्थसंकल्प देखील असतो आता आपल्याकडे प्रोजेक्टची अधिक अचूक व्याख्या आहे की ती नियोजित ऍक्टिव्हिटी आहे ती एक मोठी ऍक्टिव्हिटी आहे हे एका निश्चित कालावधीत आणि बजेटमध्ये करणे आवश्यक आहे सर्व सॉफ्टवेअर प्रोजेक्ट ठीक आहेत सॉफ्टवेअरच का सर्वच प्रोजेक्ट ते खालील वैशिष्ट्ये प्रदर्शित करतात प्रोजेक्ट मर्यादित कालावधीत पूर्ण होणे आवश्यक आहे चला आपण शॉपिंग मॉल मधील उदाहरण बघू विक्री अनेक वर्षांपासून होत आहे तेथे विक्री करणारे लोक आहेत जे दररोज काउंटरवर विक्री करतात तो एक प्रोजेक्ट होईल नाही कारण ते फक्त चालू आहे ज्याद्वारे ते पूर्ण होईल तो कालावधी आम्ही संबद्ध करू शकत नाही तर सर्व प्रोजेक्ट मर्यादित कालावधीचे आहेत मोठे प्रोजेक्ट आहेत क्षुल्लक नाहीत पुनरावृत्ती नाहीत आणि यासाठी रिसोर्सेसची आवश्यकता आहे प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये बहुविध कामे समाविष्ट असतात तसेच आम्ही कार्यांमधील प्रिसिडन्स रिलेशनशिप निश्चित करू शकतो जे काही विशिष्ट टास्क पूर्ण करेपर्यंत इतर टास्क्स करता येणार नाहीत टास्क पूर्ण करण्यासाठी आम्ही एक कालावधी ठरवू शकतो या अभ्यासक्रमात पुढे जाताना आम्ही बर्याच सॉफ्टवेअर प्रोजेक्टची उदाहरणे पाहू परंतु नंतर सॉफ्टवेअर नसलेल्या काही प्रोजेक्टची उदाहरणे पाहूया लग्न तो एक प्रोजेक्ट आहे आपण योजना करणे आवश्यक आहे ती एक मोठी ऍक्टिव्हिटी आहे तेथे बर्याच सबटास्कसशी संबंधित अर्थसंकल्प आहे एक कालावधी आहे ज्याद्वारे ते पूर्ण करणे आवश्यक आहे Tech पदवी हा एक प्रोजेक्ट आहे एक कालावधी आहे ज्याद्वारे आपण बी टेक पदवी पूर्ण कराल तेथे एक अर्थसंकल्प संबंधित आहे आपण पदवी कशी पूर्ण कराल याची योजना तयार करणे आवश्यक आहे घर बांधकाम हा एक प्रोजेक्ट आहे राजकीय निवडणूक मोहीम होय तो एक प्रोजेक्ट देखील आहे कारण एक कालावधी आहे ज्याद्वारे मोहीम संपुष्टात येईल आपणास उपक्रमांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे मोहिमेमध्ये बर्याच उपक्रम आहेत आणि ही एक कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी आहे पण मग एक टास्क म्हणजे काय हे स्पष्ट करूया म्हणून आतापर्यंत आम्ही असे म्हटले आहे की एखादे टास्क बरेच सोपे आहे वारंवार पुनरावृत्ती आणि साध्या टास्कसाठी कोणतेही प्रोजेक्ट मॅनेजमेंट आवश्यक नाही प्रोजेक्टच्या उलट टास्क म्हणजे क्षुल्लक सोपे लक्ष्य साध्य करण्यासाठी कार्य करण्याचा एक छोटासा भाग आहे आवश्यक प्रयत्न केवळ काही व्यक्तींचे तास आहेत जास्तीत जास्त एक किंवा दोन लोकांचा यात समावेश आहे काम हे काही प्रोजेक्टांचा भाग असू शकते ते देखील असू शकत नाही आणि एक गोष्ट म्हणजे काम म्हणजे आपण आधी केलेल्या काही कामांची पुनरावृत्ती असू शकते चला काही कामाची उदाहरणे देऊ लेक्चर क्लासला हजर रहाणे बाजारातून चॉकलेट खरेदी करणे ऑनलाइन बुकिंगने रेल्वेचे तिकीट बुक करणे ही सरळ सरळ कामे आहेत आणि आपण हे आधीच बर्याचदा केले असेल तुम्ही बर्याचदा व्याख्यानात उपस्थित असाल बर्याच वेळा बाजारातून चॉकलेट विकत घेतले असेल तुम्हाला ते पुन्हा सांगायचं आहे आपण कदाचित रेल्वेचे तिकिट बर्याच वेळा बुक केले असेल तर हे कामे काहीसे सरळ आहेत एक किंवा दोन व्यक्ती काही तासांपेक्षा कमी वेळात करू शकतात हे साध्य करण्यासाठी मोठ्या संघाची आवश्यकता नाही आणि विशेषत यापूर्वी केलेल्या कामाची पुनरावृत्ती आहे याउलट प्रोजेक्ट खूप मोठे आहेत आणि आधीच्या पूर्ण झालेल्या कामांची पुनरावृत्ती नाही आता मी आशा करतो की टास्क प्रोजेक्ट आणि एक्सप्लोरेशन यातील फरक काय आहे याबद्दल आपण स्पष्ट आहोत आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोजेक्टसाठी विशेषतः महत्वाचे आहे कोणत्याही प्रोजेक्ट मॅनेजमेंटची आवश्यकता नसलेली कार्ये अगदी क्षुल्लक आणि सरळ असतात आणि एक्सप्लोरेशन देखील आव्हानात्मक आहे आणि तेथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट टेक्निक खरोखर योग्य नाहीत आता पुन्हा एक महत्वाची संकल्पना पाहू जे प्रोजेक्ट स्टेकहोल्डर म्हणजे प्रोजेक्ट स्टेकहोल्डर यांविषयी आहे प्रोजेक्ट स्टेकहोल्डर अशा व्यक्ती आणि संस्था आहेत जे या प्रोजेक्ट मध्ये सक्रिय पणे सहभागी आहेत आणि ज्यांचे हितसंबंध सकारात्मक किंवा नकारात्मक पणे प्रोजेक्ट अंमलबजावणी च्या किंवा प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या परिणामी प्रभावित होऊ शकतात ते प्रोजेक्ट आणि त्याच्या रिझल्टवर प्रभाव टाकू शकतात आम्ही येथे मुख्य गोष्ट सांगत आहोत की स्टेकहोल्डर एकतर ते प्रोजेक्ट मॅनेजर आहेत किंवा विकसित होणाऱ्या प्रोजेक्ट सॉफ्टवेअरचा वापर करणार्या कस्टमर्सचे मॅनेजमेंट करणारे टीम मेंबर्स जे दररोज प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी कार्यरत आहेत प्रोजेक्ट साठी वित्तपुरवठा करणारे प्रायोजक हे प्रमुख स्टेकहोल्डर आहेत तेथे इतर स्टेकहोल्डर देखील असू शकतात उदाहरणार्थ आपण विक्रेता म्हणू या विक्रेता कदाचित सॉफ्टवेअर प्रोजेक्टचा काही भाग आउटसोर्स कडून विकसित करेल तो स्टेकहोल्डर असेल कारण तो संबंधित आहे त्याला इंटरेस्ट आहे त्याला प्रोजेक्टवर इंटरेस्ट आहे प्रोजेक्ट च्या यश किंवा अपयशामुळे त्याला परिणाम होईल परंतु नंतर आम्ही स्टेकहोल्डरना साधारणपणे दोन प्रकारांमध्ये वर्गीकृत करू शकतो एक अंतर्गत प्रोजेक्ट स्टेकहोल्डर आहेत हे सॉफ्टवेअर विकसित करणार्या संस्थेच्या अंतर्गत आहेत आणि येथे अंतर्गत स्टेकहोल्डर हे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट टीम आणि वरिष्ठ मॅनेजमेंट आहेत एक्सटर्नल प्रोजेक्ट स्टेकहोल्डर कस्टमर्स आहेत कस्टमर्स एक्सटर्नल असल्यास कधीकधी कस्टमर्स डेव्हलपमेंट टीम मध्ये असू शकतो उदाहरणार्थ भिन्न विभाग किंवा कदाचित कस्टमर्स समान विभागात असू शकेल जो स्वत च्या वापरासाठी सॉफ्टवेअर विकसित करतो परंतु सामान्यत कस्टमर्स आणि विक्रेते एक्सटर्नल असतात वगैरे तर हे एक्सटर्नल प्रोजेक्ट स्टेकहोल्डर आहेत या व्याख्यानात आपण चर्चा करणार असलेली आणखी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे प्रोजेक्टचा स्कोप प्रोजेक्टाच्या स्कोपचा अर्थ असा होतो की प्रोजेक्ट मध्ये काय साध्य होईल प्रोजेक्ट साध्य करण्यासाठी काय केले पाहिजे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आणि निकाल देण्यासाठी तर आपल्याला प्रोजेक्ट मध्ये काय करायचे आहे ते कसे केले जाईल आणि डिलिव्हरेबल काय असेल तर हे प्रोजेक्टचा स्कोप आहे जर आपण ते लिस्टच्या स्वरूपात लिहिले तर ही विशिष्ट लक्ष्यांची यादी आहे जी पूर्ण करणे आवश्यक आहे डिलिव्हरेबल काय असेल प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कोणती टास्क करण्याची आवश्यकता आहे डेडलाईन्स कोणत्या आहेत व कॉस्ट काय आहे तर हे प्रोजेक्ट स्कोप आहे प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्टच्या स्कोपबद्दल स्पष्ट केले पाहिजे प्रोजेक्टचे उद्दीष्ट डिलिव्हरेबल प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले टास्क डेडलाईन्स आणि कॉस्ट जोपर्यंत प्रोजेक्टचा स्कोप योग्य रित्या डिफाइन केला जात नाही आणि प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्टच्या स्कोपबद्दल स्पष्ट नसल्यास प्रोजेक्ट अपयशी ठरतो प्रोजेक्ट अपयशी ठरतील असे बरेच घटक आहेत त्यापैकी काही येथे सूचीबद्ध आहेत प्रोजेक्ट अयशस्वी होण्याचे दोन प्रमुख कारण म्हणजे डेव्हलपमेंट टीमला कस्टमर्सच्या गरजा समजत नाहीत रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन योग्य रित्या केले जात नाही दुसरे कारण म्हणजे प्रोजेक्टचा स्कोप अगदी स्पष्टपणे डिफाइन केलेली नाही काय करण्याची आवश्यकता आहे कोणती टास्क आहेत बजेट काय आहे अंतिम मुदत कोणती आहे वगैरे चेंजेस असमाधानकारकपणे मॅनेजेंड केले जातात निवडलेली टेक्नॉलॉजी बदलते तुम्ही वायर्ड कम्युनिकेशन गृहीत धरून विकसित केले असेल वायर्ड कम्युनिकेशन परंतु नंतर अचानक टेक्नॉलॉजी बदलते आणि आपल्याला वायरलेस वापरावे लागू शकते यामुळे सॉफ्टवेयर मध्ये बरेच बदल सामील होऊ शकतात व्यवसाय बदलण्याची गरज असू शकते ज्या कस्टमर्सनाविशिष्ट व्यवसायाच्या गरजांसाठी सॉफ्टवेअर हवे होते अचानक लक्षात आले की त्यांच्या व्यवसायाच्या गरजा बदलल्या आहेत उदाहरणार्थ यापूर्वी स्टोरला भेट देणाऱ्या कस्टमर्सचे मॅनेजमेंट करण्यासाठी सॉफ्टवेअर हवे होते पण अचानक ते एका ऑनलाइन स्टोअरचा भाग बनले जिथे कस्टमर्स कंपनीला भेट देत नाहीत व्यवसायाला आता यापुढे सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही तर अर्ध्या मार्गावर कस्टमर्स कदाचित असे म्हणू शकेल की आम्ही तुम्हाला विकसित करण्यास सांगितले आहे ते पाहा आमच्या व्यवसायाच्या गरजा बदलल्या आहेत आम्हाला आता त्या सॉफ्टवेअरची गरज नाही अवास्तव मुदत जेव्हा अंतिम मुदत अत्यंत आक्रमकपणे सेट केली जाते तेव्हा डेव्हलपर डिझाईन रिक्वायरमेंट टेस्टिंग इत्यादींशी तडजोड करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रोजेक्ट अपयशी ठरतो अनुभवी डेव्हलपमेंट टीममध्ये खराब प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरे हे अपयशाची काही कारणे आहेत परंतु नंतर प्रोजेक्टचा स्कोप कसा डिफाइन केला जातो प्रोजेक्ट स्कोप डिफाइन करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर काय करतात बॅरी बोहेम त्याने त्याचे डब्ल्यू 5 एचएच तत्व दिले जे 5 डब्ल्यूएस आणि 2 एच आहे 5 डब्ल्यू बद्दल प्रोजेक्ट मॅनेजरला स्पष्ट असणे आवश्यक आहे सॉफ्टवेअर का तयार केले जात आहे त्याचा उपयोग काय होईल काय केले जाईल काय उपक्रम आहेत त्या हाती घेण्याची आवश्यकता काय आहे सॉफ्टवेअर विकसित करण्यास सक्षम होण्यासाठी जेव्हा ती करण्याची आवश्यकता असते तेव्हा डेडलाईन काय असतात एखाद्या कार्यासाठी कोण जबाबदार आहे तर कोण काय करेल याची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे कोणते भाग अंतर्गत विकसित केले जातील कोणते भाग विक्रेत्याद्वारे आणि इतर ते संस्थात्मकदृष्ट्या कोठे आहेत ते कोण आहे डेव्हलपर कोण आहेत जगभरात ते विविध कार्यालयांमध्ये कुठे असतील विक्रेता कोठे असेल त्यांची योग्य ओळख पटली आहे का जॉब टेक्निकली आणि मॅनेजररॅली कसे केले जाईल प्रत्येक रिसोर्सेसची किती आवश्यकता आहे तर ते खर्च निश्चित करता येईल मनुष्यबळ किंमत मोजणी खर्च हार्डवेअर खर्च आणि इतरही रिसोर्सेस असू शकतात प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्टचा स्कोप योग्य रितीने डिफाइन करण्यास सक्षम होण्यासाठी डब्ल्यू 5 एचएच तत्त्व खूप महत्वाचे आहे आता आपण आणखी एक प्राथमिक संकल्पना पाहूया ते म्हणजे सॉफ्टवेअर प्रोजेक्टचे प्रकार आम्ही आतापर्यंत काय प्रोजेक्ट पाहिले आहेत सॉफ्टवेअर प्रोजेक्ट इतर प्रोजेक्ट पेक्षा वेगळे कसे आहेत इतर प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या तुलनेत सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कठीण का आहे आता सॉफ्टवेअर प्रोजेक्टचे प्रकार काय आहेत ते पाहू या मुळात दोन प्रकारचे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट आहेत त्यातील एक प्रॉडक्ट आहे ज्यास जेनेरिक सॉफ्टवेअर देखील म्हटले जाते आणि दुसरे म्हणजे सर्विस किंवा कस्टम सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आपण स्वतः खरेदी करू शकता आपण बाजारात जाऊन ते मिळवू शकता किंवा आपण ऑनलाइन ऑर्डर देऊन मिळवू शकता हे जेनेरिक आहेत उदाहरणार्थ वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर किंवा कदाचित डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम इ ही अशी प्रॉडक्ट आहेत जी आधीपासूनच डेव्हलप केली गेली आहेत आणि ती बर्याच ऍप्लिकेशन साठी वापरली जातात बरेच युजर्स ज्यांना आपण फक्त जाऊन ते विकत घेऊ शकता दुसरीकडे सर्विस किंवा कस्टम सॉफ्टवेअरआहेत ज्यांना डेव्हलप करणे आवश्यक आहे एकदा आपण ओळखल्यानंतर हे आपण फक्त बाजारात जाऊन थेट मिळवू शकत नाही उदाहरणार्थ व्यावसायिक घरास इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करण्यासाठी सॉफ्टवेअर हवे आहे यासाठी आपण फक्त सॉफ्टवेअर ऑनलाइन मिळवू शकत नाही आणि इंस्टॉल करून पूर्ण करू शकत नाही आम्हाला कोणत्या आयटम मॅनेज करायच्या आहेत हे ओळखणे आवश्यक आहे स्टोअर हाऊस कोठे आहे वगैरे तर त्या कस्टमर्स साठी या विशिष्ट गरजा डेव्हलप करणे आवश्यक आहे आणि हे सर्विस किंवा कस्टम सॉफ्टवेअर आहेत आम्ही पाहिले आहे की एकूण व्यवसाय अंदाजे 4 ट्रिलियन डॉलर्स आहे आणि आत्ता एकूण सॉफ्टवेअर व्यवसाय हा निम्मा प्रॉडक्टमध्ये आणि सर्विसेसमध्ये निम्मा आहे परंतु नंतर सर्विस सेगमेंट वेगाने वाढत आहे सर्विस टाइप चे प्रोजेक्ट वारंवार होत आहेत प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कमी होत आहे सर्विस प्रोजेक्ट बरेच वेगाने वाढत आहेत आणि प्रॉडक्ट प्रोजेक्टचे प्रकार कमी होत आहेत याचे कारण काय आहे आपण त्यामागील कारण ओळखू या परंतु त्यापूर्वी जेनेरिक सॉफ्टवेअर किंवा प्रॉडक्ट त्यांना पॅकेज सॉफ्टवेअर म्हणतात हे पूर्व लिखित आहेत खरेदीसाठी उपलब्ध आहेत आपण त्यांना ऑनलाइन खरेदी करू शकता किंवा स्टोर मध्ये जाऊन ते मिळवू शकतात आणि डेटाबेस मॅनेजमेंट पॅकेजही मिळवू शकतात वगैरे सर्विस एक कस्टम सॉफ्टवेअर आहे हे वापरकर्त्यांच्या विनंतीनुसार डेव्हलप केलेले सॉफ्टवेअर आहे परंतु नंतर सर्विसदेखील अशी असू शकते हे एक कस्टम सॉफ्टवेअरआहे जे डेव्हलपर दुसर्या सॉफ़्ट्वेअर्सचे टेलर करतात तर तुम्हाला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हवे होते आणि डेव्हलपर कडे वेगळ्या व्यवसायासाठी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर होते तर त्यात छोटे छोटे बदल करावे लागतील आणि मग ते तुम्हाला देतील तर हा आणखी एक प्रकारचा प्रोजेक्ट आहे तीन मुख्य प्रकारचे प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात येथे आहेत तेथे दोन प्रोजेक्ट आहेत एक म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि सर्विस प्रोजेक्ट आणि सर्विस प्रोजेक्ट मध्ये आमच्याकडे कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे जे पूर्णपणे कस्टमर्स साठी विकसित केले जाते ते एक कस्टम सॉफ्टवेअर असते परंतु नंतर आपण एक्झीस्टिंग सॉफ्टवेअरचे टेलर करू शकता प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट पुढील दोन प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते एक हॉरिझॉन्टल मार्केट आहे हे हॉरिझॉन्टल मार्केट प्रॉडक्ट आहे जिथे सॉफ्टवेअर अनेक प्रकारच्या कस्टमर्स मध्ये वापरले जाते उदाहरणार्थ वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर ते हॉरिझॉन्टल आहे ते हॉरिझॉन्टल मार्केट साठी आहे परंतु व्हर्टीकल मार्केट असे आहे जेथे त्याचा उद्देश विशिष्ट उद्योग साठी आहे उदाहरणार्थ बँकिंग सॉफ्टवेअर फक्त बँकिंग साठी आहे बँका कस्टमर असतील आणि ते व्हर्टीकल मार्केट असेल किंवा आम्हाला असे सांगू द्या की आपण एक सॉफ्टवेअर डेव्हलप करू इच्छित आहात जे आमच्या मोबाइल कस्टमर्सच्या बिलिंगसाठी वापरले जाईल तर ते मोबाइल फोन विक्रेत्यांसाठी आहे आणि ते देखील व्हर्टीकल मार्केट आहे आम्ही पाहिले आहे की सॉफ्टवेअरचे दोन प्रकार आहेत उत्पादने आणि सर्विस परंतु नंतर आपण सॉफ्टवेअर एकतर इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये वर्गीकृत करू शकता जे डेटा स्टोअर करते स्टोअर डेटा प्रोसेस करते डेटा आणि आकडेवारी सादर करते ही सामान्यत मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमम आहे स्टॉक कंट्रोल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पेशंट मॅनेजमेंट वगैरे हे वेब आधारित आहेत किंवा स्टँड अलोन सॉफ्टवेअर असू शकतात आणि एम्बेड्डेड सॉफ्टवेअर तेथे असू शकतात ते हार्डवेअर कंट्रोल करतात उदाहरणार्थ ऑटोमोबाईल कंट्रोल सॉफ्टवेअर न्यूक्लियर पावर प्लांट कंट्रोल सॉफ्टवेअर रोबोट्स खेळणी टीव्ही रिमोट वगैरे म्हणूनच हे अजून एक वर्गीकरण आहे जे प्रॉडक्ट डेवलपमेंट आणि सर्विसेस टाईप दरम्यान आहे परंतु त्यांचे वर्गीकरण करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे इन्फॉर्मेशन सिस्टम प्रोजेक्ट किंवा एम्बेड्डेड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट या मूलभूत संकल्पनांसह आम्ही करू आम्ही या व्याख्यानाच्या शेवटी आलो आहोत आम्ही आधीच चर्चा केलेल्या गोष्टींवर आधारित पुढील तासात आणखी काही मूलभूत संकल्पना असतील आम्ही या टप्प्यावर थांबून पुढच्या व्याख्यानात कंटिन्यू करू